आतापर्यंत आपण विविध प्रकारचे DC जनरेटर पाहिले होते आम्ही नुकतीच DC मोटर्सवर सुरुवात केली तर DC मोटरमध्ये मुख्यतः आम्ही चर्चा केलेली स्वतंत्रपणे एक्सायटेड DC मोटर होती परंतु स्वतंत्रपणे एक्सायटेड DC मोटरमध्ये आम्ही सांगितले की मॅग्नेट किंवा इलेकट्रोमॅग्नेट स्वतंत्रपणे एक्सायटेड होईल म्हणून आम्ही हे काहीसे असे दर्शवू शकतो हे माझे आर्मेचर आहे आणि हे फील्ड आहे आणि फील्ड स्वतंत्रपणे एक्सायटेड आहे तर हे If आहे हे Ia असणार असेल तर ते माझ्या अर्माचर पुरवठ्या पासून वाहते शंट जवळजवळ समान आहे म्हणूनच शंट जवळजवळ समान प्रकारे वागेल आणि मी म्हणू शकतो की पर्मनन्ट मॅग्नेट DC मोटर देखील जवळजवळ एकसारखीच आहे परंतु त्याशिवाय एक्ससायटेशन बदलण्याची शक्यता नाही फ्लक्स बदलण्याची शक्यता नाही जो मुख्य फरक आहे अन्यथा सर्वजण जवळजवळ सारखेच वागतात मी जे सांगण्याचा प्रयत्न करीत आहे ते स्वतंत्रपणे एक्सायटेड DC मोटर शंट मोटर तसेच पर्मनन्ट मॅग्नेट DC मोटर हे तिघेही अगदी समान वागतात आपण टॉर्क स्पीड समीकरणाबद्दलही बोललो जर तुम्हाला आठवत असेल तर आम्ही म्हणालो आम्ही येथे Va लागू करत असल्यास हे बॅक EMFआहे आणि इन्ह्रन्ट रेसिस्टन्स Ra तर मी Eb प्लस IaRa बरोबर Va बरोबर लिहू शकतो म्हणून मी लिहिण्यास सक्षम असावे तर मी म्हणू शकतो परंतु आम्ही देखील म्हटले तर हे समीकरण मी आता असेच लिहू शकतो तर टॉर्क स्पीड रिलेशनशिप हे मूलत लिनिअर रेलशनशिप आहे जे मी हे काहीसे असे प्लॉट करू शकतो जर हे टॉर्क स्पीड प्लेन एका बाजूला असेल तर मी दुसर्या बाजूला दाखवित आहे मी ते Te दाखवित आहे तर मी प्लॉट करण्याचा प्रयत्न केल्यास हे सरळ लाईन वैशिष्ट्ये असेल जर माझ्याकडे आर्मेचर रेसिस्टन्स शून्य असेल तर मोटारसाठी ही आदर्श वैशिष्ट्ये असू शकतात परंतु कारण जर माझ्याकडे आर्मेचर रेझिस्टन्स असेल तर व्होल्टेजमध्ये थोडीशी घसरण होईल ज्यामुळे वेग कमी होईल तर जर मी या बिंदूला असे म्हटले तर जे टॉर्कशी संबंधित आहे ते 0 बिंदू आहे म्हणून ला मी टॉर्क शून्य असताना वेग नसलेली लोड गती म्हणून संबोधित करू शकतो हिच ती गती आहे जेव्हा टॉर्क शून्य आहे परंतु माझ्याकडे जास्तीत जास्त करंट खाली झाले आहे किंवा टॉर्कने लोडच्या बाजूने मागणी केली आहे माझ्याकडे या क्षणी वेग कमी होण्याची शक्यता आहे तर ही वेगातील ड्रॉप आहे जर मी असे म्हटले की हे Te1 आहे तर माझ्याकडे Te1 हा वेगातल्या ड्रॉप शी संबंधित अनुरूप असेलतो येईल तर माझ्याकडे पूर्णपणे तीन व्हेरिएबल आहेत जे मी बदलू शकतो एकतर मीVa बदलू शकतो किंवा मी बदलू शकतो किंवा Ra बदलू शकतो तर DC मोटरमध्ये वेग नियंत्रणाचे हे तीन मार्ग आहेत तर पहिली पद्धत Ra कंट्रोल दुसरी पद्धत Va कंट्रोल आणि तिसरी पध्दत फ्लक्स कंट्रोल आहे तर डीसी मोटर स्पीड कंट्रोलच्या या तीन पद्धती आहेत तर आर्मेचर रेझिस्टन्स कंट्रोल मध्ये म्हणजेच Ra नियंत्रण आहे आम्ही आर्मेचरसह सिरीजमध्ये एक रेसिस्टन्स समाविष्ट करणार आहोत फील्ड देखील येथे जोडलेले असू शकते काही फरक पडत नाही कदाचित ते शंट एक्सायटेड मशीन असेल आणि मी येथे Va ला जोडत आहे तर मी येथे एक ओव्हर ऑल करंट चालू करणार आहे जो येथे प्रवाहित होणारा लाइन प्रवाह आहे त्याचा एक भाग फिल्ड करंट म्हणून जातो उर्वरित भाग आर्मेचर करंट म्हणून जातो तर मी वेग टॉर्क वैशिष्ट्ये प्लॉट करण्याचा प्रयत्न केल्यास हे आहे हे Te आहे म्हणून माझ्याकडे यासारखे काही नैसर्गिक वैशिष्ट्य असू शकते जर मशीन आदर्श झाली असती तर मला हे वैशिष्ट्य काहीसे असे वाटले असते आता मी जास्तीत जास्त रेसिस्टन्स वाढवित आहे तर हे आहे तर हे आहे मी अधिक आणि अधिक रेसिस्टन्स समाविष्ट केल्यास अधिकाधिक ड्रॉप होईल तर हे मी Ra एक्सटेर्नल वाढ म्हणून घेणार आहे हे Ra बरोबर 0 आहे 0 आहे तर एकदा मी Raएक्सटेर्नल 0 नंतर हे मशीनचे नैसर्गिक वैशिष्ट्य आहे परंतु मी अधिकाधिक Ra चा समावेश करण्याचा प्रयत्न केल्यास मी येथे आर्मेचर सर्किट रेसिस्टन्स मध्ये अधिकाधिक घसरण करीत आहे ज्यामुळे वेग अधिकाधिक कमी होत जात आहे तर डायनॅमिक पणे जर मी याचे विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला तर आपण असे म्हणावे की मी विशिष्ट प्रकारच्या टॉर्कची मागणी करीत आहे मी कदाचित P या ऑपरेटिंग स्थितीत होतो तर नैसर्गिक ऑपरेटिंग पॉईंट च्या ठिकाणी हा P आहे तर आहे म्हणजेच हे ऑपरेटिंग पॉईंट P आहे हा ऑपरेटिंग पॉईंट P आहे तर आता जर मी प्रत्यक्षात रेसिस्टन्स वाढवितो जर Ra एक्सटेर्नल आता वाढवली तर काय होणार आहे ते त्वरित मी पाहणार आहे येथे वाहणारा Ia कमी होईल कारण माझ्याकडे आहे तर आर्मेचर करंटच्या मूळ मूल्यापेक्षा कमी असेल कारण ते आर्मेचर करंटच्या मूळ मूल्यापेक्षा कमी झाले आहे आता जे घडणार आहे ते म्हणजे टॉर्क जे तयार केले जाईल ते Ianew च्या प्रमाणात असेल तर मी तयार झालेले Te चे कमी मूल्य घेणार आहे तर मी प्रत्यक्षात वेग बघितला तर वेग आहे मूलतः Te आणि TL एकमेकांना संतुलित करीत होते प्रत्यक्षात स्थिर ऑपरेटिंग पॉईंटवर होता आता Te कमी झाले आहे कारण Te कमी झाले आहे माझ्याकडे प्रत्यक्षात देण्यात येणाऱ्या वेगाचे प्रमाण स्पष्टपणे आहे माझ्याकडे नकारात्मक होणार आहे जर हे नकारात्मक असेल तर गती खाली येईल जर वेग खाली आला तर बॅक EMF देखील खाली येणार आहे कारण बॅक EMF या समीकरणातून खाली येत आहे मी म्हणू शकतो की Ia वाढेल तर Ia वाढते आणि त्याच्या मूळ मूल्यापर्यंत पोहोचते तर आपणास गतीमध्ये एक लहान क्षणिक कपात दिसू शकते जी मूलत आर्मेचरला सध्याची वाढ देईल आणि अखेरीस ते मूळ गतीपेक्षा कमी वेगाने स्थिर होईल तर आपण तेच टॉर्क देऊ करण्यास सक्षम असल्याचे आपण पहात आहात तर सर्वसाधारणपणे मी म्हणू शकतो की Ra कंट्रोल नेहमीच रेटेड वेगापेक्षा वेग कमी करते आपण रेट केलेल्या वेगाच्या वर कधीही जाऊ शकत नाही परंतु जर मी Va ला रेटेड व्हॅल्यूवर ठेवतो आणि फ्लक्स देखील रेटेड व्हॅल्यूवर असतो दोन्ही रेटेड व्हॅल्यूवर असतात आतापर्यंत बरेच काही Ra नियंत्रण मग पुढचे एक आम्ही या Va नियंत्रणाकडे काय पाहणार आहोत तर आर्मेचर व्होल्टेज कंट्रोलमध्ये मी पहात असलेल्या गोष्टी म्हणजे प्रत्यक्षात व्होल्टेज सामान्यत लागू केला जातो जो रेट केलेले व्होल्टेज आहे तर मी याला कदाचित रेटेड व्होल्टेज म्हणू तर मी वेग घेणार आहे जर मी स्वतः Va मध्ये बदल केले असेल तर यापुढे काहीही बदलले नाही तर ही ऑपरेटिंग वैशिष्ट्ये असेल तर मी हे Va कमी होत जाणारी बाजू म्हणून घेत आहे हे येथे असू शकते हे Va1 येथे आहे हे Va2 येथे आहे हे Va3 येथे आहे तर माझ्याकडे Va1 पेक्षा मोठे नंतर Va2 Va3 पेक्षा मोठे आणि असेच असेल म्हणून जसे मी व्होल्ट्स कमी करतो मी विशिष्ट ऑपरेटिंग पॉईंटकडे पाहण्याचा प्रयत्न केल्यास हे Te1 असू शकते ज्यावर मशीन कार्यरत आहे जर मी 220 व्होल्ट लागू केले असेल तर कदाचित मी P म्हणून ऑपरेटिंग पॉईंट मिळविला असता जर मी 200 व्होल्ट लागू केले तर मला Q म्हणून ऑपरेटिंग पॉईंट मिळेल जर मी 200 पुरवठा केल्यास आणि 190 व्होल्ट्स त्याऐवजी म्हणा कदाचित मला ऑपरेटिंग पॉईंट R आणि अशाच प्रकारे पुढे मिळेल तर आम्ही कमी आणि कमी गती प्राप्त करतो आपण पाहू शकता की वेग कदाचित मूलतः 1400 rpm आहे कदाचित ही 1200 rpm वर असेल आणि असेच आहे तर माझ्याकडे वेग कमी आणि कमी असणार आहे तर जेव्हा मी व्होल्टेज कमी करतो तेव्हा काय होते जेव्हा मी प्रत्यक्षात मी 220 व्होल्ट चालवितो तेव्हा समजा वेग 1400 rpm वेग होता तर जेव्हा आम्ही काम करीत होतो तेव्हा आपल्याकडे 1400 आरपीएम होणार आहेत आपल्याला 220 व्होल्ट्स माहित आहेत आता जेव्हा मी व्होल्टेज 200 व्होल्टपर्यंत कमी करते तेव्हा मी हे 200 व्होल्टपर्यंत कमी करत आहे तर मूलतः करंट Ia होते आता माझ्याकडे Ia कमी होणार आहे कारण Va कमी झाले आहे आता या मुळे टॉर्क कमी होते म्हणून कमी होते कारण कमी होते माझ्याकडे Eb कमी होईल तर Ia त्याच्या मूळ मूल्यावर पुनर्संचयित होईल म्हणून मी जेव्हाही Va बदलेल जेव्हा जेव्हा Va कमी होते तेव्हा माझ्याकडे वेग कमी होतो तर Va कंट्रोलचा वापर फक्त रेट केलेल्या स्पीड खाली ऑपरेशनसाठी केला जातो आता जर मी खाली रेट केलेल्या वेगाविषयी बोलत आहे आणि Ia त्याच्या मूळ मूल्यावर पुनर्संचयित करीत आहे तर टॉर्कची क्षमता समान राहील म्हणजे वेग 0 पासून रेटेड व्हॅल्यू पर्यंत बदलेल जेव्हा वोल्टेज 0 पासून Vrated बदलेल पण Ia एक स्थिर म्हणून राहू शकते कोणतीही अडचण नाही परंतु आपण ज्या गोष्टींबद्दल स्पष्टपणे बोलत आहोत ते स्थिर स्थितीत आहे क्षणिक दरम्यान नाही क्षणिक दरम्यान तो नक्कीच बदलू शकेल तर स्थिर स्थितीत आपण स्थिर म्हणून Ia घेऊ शकता तर टॉर्क क्षमता एक स्थिर आहे आतापर्यंत आर्मेचर व्होल्टेज नियंत्रणात आहे परंतु कृपया हे लक्षात ठेवा की जर हे शंट मशीन आहे आम्हाला फ्लक्स स्थिर ठेवण्याची इच्छा आहे आम्हाला फ्लक्स स्थिर म्हणून ठेवायचा आहे म्हणजेच फील्ड सिस्टम स्वतंत्रपणे द्यावा लागेल फील्ड सिस्टममध्ये स्थिर व्होल्टेज असणे आवश्यक असते त्यास समान व्होल्टेज असू शकत नाहीत जे आपण आर्मेचर सिस्टमला कमी व्होल्टेज म्हणून दिले आहेत ते स्थिर व्होल्टेज असणे आवश्यक आहे जर आपल्याकडे स्थिर व्होल्टेज नसेल तर फ्लक्स एक स्थिर असू शकत नाही म्हणून मी म्हणेन की जेव्हा आपण एका मूल्यांमध्ये भिन्नता आणता समजा Va मध्ये त्या वेळी आपल्याकडे स्थिर फ्लक्स असावे लागते आणि Ra देखील स्थिर आहे आम्ही सर्वकाही बदलू इच्छित नाही तसे केले तर ते अत्यंत गोंधळात टाकणारे असेल आम्ही एकाच वेळी तिन्ही गोष्टी बदलू शकत नाही जर Va बदलत असेल तर आम्हाला फ्लक्स आणि Ra स्थिर म्हणून ठेवायचे आहे आता आपण अंतिम प्रकारच्या नियंत्रणाकडे पाहण्याचा प्रयत्न करूया जे फील्ड फ्लक्स कंट्रोल आहे तर आम्ही फील्ड फ्लक्स बदलण्याकडे पहात आहोत ज्याचा अर्थ असा आहे की येथे मी आर्मेचर ठेवणार आहे मी स्थिर स्पष्टपणे Va ठेवणार आहे कारण मी तुम्हाला सांगितले की एका वेळी फक्त एकच गोष्ट बदलली आहे येथे माझी फील्ड सिस्टीम आहे मी बाह्य प्रतिकार समाविष्ट करीन आणि मी हे बदलू शकेन की ही Rexternalf आहे हे मूळ Rf आहे तर हे If असेल तर आणि ही Iline आहे आणि ही Ia आहे तर मी जे पहात आहे ते मुळात Va स्थिर आहे Ra देखील स्थिर आहे फ्लक्स कमी झाला आहे माझ्याकडे Rf आहे जे खूप आहे मी एक नकारात्मक रेसिस्टन्स समाविष्ट करू शकत नाही मी फक्त एक सकारात्मक रेसिस्टन्स समाविष्ट करू शकतो तर फील्ड सर्किट रेसिस्टन्स वाढवून आम्ही फील्ड फ्लक्स कमी करत आहोत म्हणून जेव्हा जेव्हा मी कमी झालेला फील्ड फ्लक्स घेईन तेव्हा आपण त्याबद्दल विचार करावा तर आपल्याकडे Vaच्या स्थिर मूल्यासाठी देखील असणार आहे नो लोड वेग देखील बदलला आहे तर Ra नियंत्रण किंवा आर्मेचर रेझिस्टन्स कंट्रोलसाठी नो लोड वेग बदलणार नो लोड स्पीड हा स्थिर होता तो बदलला नाही म्हणूनच आपण पाहू शकतो की जेव्हा आपण वैशिष्ट्ये काढतो तेव्हा त्याच बिंदूपासून सुरुवात होते परंतु येथे जेव्हा आपण वैशिष्ट्ये काढतो तेव्हा मी म्हणतो हे असे आहे आणि हे Te आहे मूळ टॉर्क स्पीड वैशिष्ट्ये कदाचित यासारख्या असू शकतात म्हणूनच हे नैसर्गिक टॉर्क गती वैशिष्ट्ये आहेत आता जर मी फ्लक्समध्ये बदल करण्याचा प्रयत्न करीत असेल तर कदाचित मी त्यापैकी एक पुढील काही सारखे असावे पुढील एखादे असे असू शकते आणि असेच काही तरी तुम्हाला समजत आहे का तर आपल्याकडे नो लोड स्पीड मध्ये बदल होत आहे आणि वेग ज्या वेगात कमी होत आहे तो देखील बदलत आहे जेणेकरून ते एकमेकांशी समांतर नसतात तर आपल्यात ही वैशिष्ट्य नाही वैशिष्ट्ये हि एकमेकांशी समांतर नसतील मी म्हणेन की जर मला वैशिष्ट्ये दर्शवायची असतील मुळात मी ते तसे दर्शविले पाहिजे हे ओमेगा आहे हे टॉर्क आहे आणि नैसर्गिक वैशिष्ट्ये काही प्रमाणात अशी आहेत आता क्षेत्रात काही कमी होईल माझ्याकडे या क्षेत्राची अशीच आणखी काही घट होणार आहे कदाचित यासारखे आणखी दुसरे एक वैशिष्ट्य असू शकते आणि असेच पुढे माझ्याकडे मुळात अशी काही वैशिष्ट्ये असतील फ्लक्स फील्ड कंट्रोल साठी आणि जर मी त्याकडे पाहिले तर हे फील्ड फ्लक्स कमी होणाऱ्या दिशेने जाईल तर मी कमी करतो मला अधिकाधिक गती मिळणार आहे तर अगदी स्पष्टपणे फील्ड फ्लक्स कंट्रोल हे रेट स्पीड ऑपरेशन च्या वर वापरले जाते तर कृपया स्पष्टपणे स्वत डायनॅमिकसचे विश्लेषण करा आणि नंतर तर्कशक्तीवर या कि मूळ वेगापेक्षा जास्त वेग असलेल्या गतीवर स्थिर होण्यापूर्वी आपल्याकडे सुरुवातीला काही ओसीलेशन्स का असतील जेव्हा आम्ही स्पीड फ्लक्स कमी करतो तेव्हा आम्ही असे म्हणू शकतो की Te हे फ्लॅक्स आणि Ia च्या प्रमाणात आहे तर मी म्हणू शकतो कि जर Ia ला रेटेड व्हॅल्यू वर ठेवली गेली तरीही कारण फ्लक्स कमी झाला तर मला Te मध्ये घट मिळेल तर कृपया Te प्लसमधील घट लक्षात घ्या परंतु वेगात वाढ म्हणजे Te आणि यांचा गुणाकार एक स्थिर म्हणून राहील म्हणून आम्ही याला संबोधित करतो जो एक पावर आहेजो एक कॉन्स्टन्ट आहे म्हणून आम्ही या क्षेत्रास कॉन्स्टन्ट पॉवर रीजन म्हणून संबोधतो तर मी म्हणू शकतो की DC मोटरच्या ऑपरेटिंगची दोन क्षेत्रे स्पष्टपणे आहेत एक स्थिर टॉर्क झोन आहे या प्रकरणात आमच्याकडे Va शून्यापासून रेटेड मूल्यापर्यंत वाढ होईल परंतु माझ्याकडे Ra आणि फ्लक्स दोन्ही स्थिर आहेत म्हणून मी या स्थितीत मशीनची स्थिर टॉर्क क्षमता या अटी अंतर्गत राखत आहे दुसरे क्षेत्र म्हणजे कॉन्स्टन्ट पॉवर झोन या प्रकरणात मी वास्तविक Va ला रेटेड मूल्यावर गोठवणार आहे रेटेड मूल्याच्या पलीकडे Va वाढवणे चांगले नाही कारण इन्सुलेशन हे व्होल्टेजच्या विशिष्ट मूल्यासाठी डिझाइन केलेले आहे तर आपण रेट केलेल्या मूल्यांपेक्षा व्होल्टेज गोठवण्याची खरोखरच अपेक्षा करू शकत नाही ते मशीनसाठी सुरक्षित राहणार नाही मशीन इन्सुलेशन फुटेल म्हणून आम्ही रेट केलेल्या मूल्यावर Va स्थिर करेल Ra त्याच्या मूळ मूल्यात आहे परंतु फ्लक्स कमी झाला आहे म्हणून आम्ही फक्त Va व्हेरिएशन घेत आहोत आणि आम्ही फ्लक्स व्हेरिएशन बद्दल बोलत आहोत Ra नियंत्रण खूप हानीकारक आहे म्हणूनच हे सामान्यतः वापरले जात नाही जेव्हा जेव्हा आपण हे दर्शवू इच्छिता की Ra नियंत्रण त्याच्या आसपासच्या ऑपरेशनच्या कमी वेगासाठी चांगले कार्य करू शकते तर मी असे म्हणेन की आम्ही पूर्णत्वासाठी आपण Ra नियंत्रणाबद्दल चर्चा केली आहे पण खरोखर Ra नियंत्रण ची शिफारस केलेली नाही कारण तो लॉसी आहे तर मी वेगळ्या एक्सायटेड किंवा शंट मोटर ड्राईव्हमध्ये वेग बदल काढू द्या हा माझा रेट वेग असू शकतो हा ओमेगा रेटेड च्या दुप्पट आहे तर जर मी खरोखर फ्लक्स पाहतो तर ओमेगा रेट होईपर्यंत फ्लक्स स्थिर म्हणूनच राहतो परंतु त्या नंतर मी फ्लक्स कमी करू शकतो फ्लक्स कमी होऊ शकतो तर हे फ्लक्स तसेच टॉर्क क्षमता आहे तर व्होल्टेज पाहिल्यास व्होल्टेज अशाप्रकारे वाढत जाईल असे एकाधिक व्हेरिएबल आम्ही काढत आहोत कारण वेग वाढत असताना मी व्होल्टेज वाढवित आहे तर हे Va बरोबरच मी पॉवर प्लॉट देखील करू शकतो म्हणजे पॉवर देखील हळूहळू वाढेल कारण ती टॉर्कने गुणाकार करते आता पॉवर जवळजवळ कॉन्स्टन्ट राहते येथे व्होल्टेज देखील एक कॉन्स्टन्ट म्हणून राहील परंतु फ्लक्स आणि टॉर्कची घट ही या दोन्हीच्या मदतीने निर्दिष्ट केली जाईल तर मी असे म्हणतो की हे क्षेत्र कॉन्स्टन्ट टॉर्क रिजन आहे आणि हे क्षेत्र कॉन्स्टन्ट पॉवर रिजन आहे तर या क्षणी फ्लक्स कमी झाला आहे म्हणून आर्मेचर प्रतिक्रिया अधिक चांगले परिणाम दर्शवेल म्हणूनच आपण पाहू शकता की टॉर्क प्रत्यक्षात आपल्या कमी होण्याच्या अपेक्षेपेक्षा कमी झाला आहे कारण आर्मेचर रिएक्शन फ्लक्सला पुढे कमी करणार तसाच पुढे कमी होत जाईल समजा हा 100 टक्के फ्लक्स काही बिंदू वर हा पाच वेबर असू शकतो या टप्प्यावर तो 0 25 वेबर असेल तर 0 5 वेबरच्या तुलनेत अगदी स्पष्टपणे आर्मेचर रिएक्शनमध्ये 0 1वेबरची घट झाली असेल तर ते0 4 वेबर झाले असावे येथे परंतु येथे ते 0 15 होईल तर 0 15 अत्यंत लहान होईल ज्यामुळे कदाचित शेवटी टॉर्क विकसित होऊ शकणार नाही तर आपण स्थिर पॉवर आणि स्थिर टॉर्क झोनशी संबंधित काय हे पाहण्याचा प्रयत्न करूया तर स्थिर टॉर्क झोन कार्यरत असेल किंवा लिफ्टसारख्या विशिष्ट अँप्लिकेशन मध्ये स्थिर टॉर्क प्रकारची ड्राइव्ह वापरली जाईल जिथे बरेच लोक येऊ शकतात आणि मी लोकांना बाहेर पडायला सांगू शकत नाही जर मला त्याचा वेग समायोजित करायचा असेल तर मला हे निश्चित करणे आवश्यक आहे की टॉर्क क्षमता ही स्थिर आधार आहे इलेक्ट्रिक वाहनांमध्ये सुद्धा कॉन्स्टन्ट टॉर्क झोनच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहे जर मी स्थिर पॉवर झोन पाहण्याचा प्रयत्न केला तर उदाहरणार्थ काही पंप पंखे इत्यादी त्यांना टॉर्कची इतकी मोठी किंमत आवश्यक नाही टॉर्कची आवश्यकता कमी आहे तर मला स्थिर पॉवर ड्राईव्हला जायला आवडेल तर येथे फील्ड कंट्रोल वापरले जाऊ शकते तर येथे आर्मेचर कंट्रोल वापरले जाईल तर Va कंट्रोल या प्रकरणात वापरले जाईल तर या प्रकरणात मी आर्मेचर कंट्रोल फील्ड कंट्रोल वापरणार आहे म्हणूनच आर्मेचर कंट्रोल आणि फील्ड कंट्रोल्स या दोन प्रमुख गोष्टी आहेत आमच्याकडे DC मोटर ड्राईव्हमध्ये आणखी काही विषय बोलण्यासारखे आहेत मी आजपासून त्यावर सुरू करणार आहे दुसरी गोष्ट जी आपल्यास पाहावयाची आहे हे कंपाऊंड मोटार ची वैशिट्ये कशी आहेत म्हणूनच सिरीज मोटर प्रत्यक्षात आम्हाला स्पीड कंट्रोल देखील करावे लागेल स्पीड कंट्रोल पैलूंवरही चर्चा करावी लागेल त्यानंतर तिसरे आम्ही DC मोटार ड्राईव्ह सुरू करणे आणि पुढे चौथी गोष्ट चर्चा करण्याची गरज म्हणजे प्रत्यक्षात ब्रेकिंग म्हणजेच कॉमुटेटर तरीही आम्ही कॉमुटेटर ऍक्शन बद्दल चर्चा केलेली नाही याबद्दल चर्चा करण्याची गरज आहे तर आम्ही फक्त सिरीज मोटरकडे पटकन पाहण्याचा प्रयत्न करू सिरीज मोटरमध्ये फील्ड हे सिरीजमध्ये असणार आहे तर माझा आर्मेचर येथे असणार आहे आणि फील्ड हे सिरीजमध्ये आहे आणि मी येथे पुरवठा करणार आहे जर मी ह्यास असे लिहिले तर तेच च्या संबंधित खरे आहे तर त्याच सारखे If गोष्टी बरोबर आहे माझ्याकडे आहे सिरीज मोटारचा मोठा फायदा म्हणजे आपल्यास अत्यधिक वेग शक्य आहे म्हणून ते प्रत्यक्षात अँप्लिकेशन मध्ये वापरले जातात जे विशेषत होम मिक्सर आणि ड्रिलिंग मशीन दोन्ही सामान्यतः सिरीज मोटर वापरतात जे साधारणपणे पंधरा हजार ते वीस हजार rpm पर्यंत काम करतात परंतु घरी आमच्याकडे AC पुरवठा असतो तेव्हा DC पुरवठा होत नाही एक मोटर जी सिरीज मोटर दोन्ही ACवर तसेच DC पुरवठ्यावरही काम करू शकते जर ते कार्य करू शकत असेल तर आम्ही त्याला युनिव्हर्सल मोटर असे म्हणतो जेव्हा आम्ही स्वतः DC मशीनचा विषय सुरू केला तेव्हा आम्ही म्हटले की साधारणपणे फील्ड हे DC मोटरमध्ये DC मशीनमध्ये लॅमिनेट केलेले नसते परंतु युनिव्हर्सल मोटरमध्ये ते करणे आवश्यक असते फील्डल लॅमिनेटेड असावे लागेल कारण आपण AC लावत आहात फ्लक्स हे अल्टरनेटिंग आहे कारण फ्लक्स अल्टरनेटिंग आहे आम्हाला हे निश्चित करणे आवश्यक आहे की फील्ड फील्डसिस्टम देखील लॅमिनेट करणे आवश्यक आहे म्हणूनच AC सिरीज मोटर आणि DC सिरीज मोटरमधील मुख्य फरक फरक म्हणजे फील्ड लॅमिनेटेड आहे तर फील्ड AC मध्ये लॅमिनेटेड असेल तर ते DC सिरीज मोटरमध्ये लॅमिनेटेड नाही म्हणून जर मी सिरीज मोटरकडे पहातो तर तीच समीकरणे वैध होतील Va वजा Ia च्या Ra ने गुणाकार हे K फाइ ओमेगा किंवा Eb बरोबर असतील ज्यातून मला यासाठी वेग टॉर्क संबंध घेण्यास सक्षम असावे तर आधीच वेळ संपली आहे म्हणून पुढच्या वर्गात आम्ही पुढे जाऊ